आता आपण अनेक मानसिक प्रक्रिया समजून घेतल्या आहेत जसे की आपल्याला कसे समजते आपण जगाला कसे समजून घेतो आपण आपल्या जीवनात घेतलेली माहिती कशी साठवून ठेवली पाहिजे भावनांना उत्तेजन कसे मिळते आता आपण एका अगदी वेगळ्या प्रकारच्या विषयाकडे येऊया ज्याचे मूळ एका विवादात आहे आपण जसे आहोत तसे का आहोत आपल्याला आपल्या पालकांकडून काही गोष्टी वारशाने मिळाल्या आहेत आणि म्हणूनच आपण एखाद्या विशिष्ट मार्गाने वागतो का किंवा आपण आपल्या वातावरणातून काही गोष्टी मिळवल्या ज्यामुळे आपल्या प्रतिक्रियेची एक विशिष्ट पद्धत निर्माण होते का म्हणून आपण नेहमी वाचलेला आपण नेहमीच ऐकत असलेलल्या निसर्ग संगोपन विवादाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत या मागचा माझा मूळ उद्देश म्हणजे तुमची दोन विशेष वैज्ञानिक संकल्पनांसोबत ओळख करून देणे ज्यांचा अनुवंशशास्त्राशी देखील संबंध आहे नंतर मी तुम्हाला काही वर्तनुकीय अनुवंशशास्त्रातील काही शोधांबद्दल सांगेल की लोक अशा प्रकारच्या परिस्थितीचे श्रेय आनुवांशिक रचना पर्यावरणीय घटक बाह्य घटक यांना कसे दिले जाते तर आपण मुळात जनुक पर्यावरण परस्परसंवादाबद्दल आणि जनुकीय आणि पर्यावरणीय निर्धारकांच्या या परस्परसंवादामुळे आपल्या वर्तनाला कसा आधार मिळतो याबद्दल बोलणार आहोत आता तुमच्या स्क्रीनकडे पाहा तुम्हाला दोन मुलं दिसतात आणि मग तुम्ही नक्की काय पाहता ते म्हणजे या दोन मुलांच्या चेहर्यावरील साम्य आता हे असेच आहे जे आपल्याला नेहमीच जुळ्या मुलांविषयी सांगितले जाते नंतर आपण असमान आणि एकसारख्या जुळ्या मुलांविषयी देखील चर्चा करू आपल्याकडे एकाच पालकांची मुले नसल्यास जर आपल्याकडे एकाच कुटुंबातील सदस्य असतील तर लोक त्यांच्यातही काही साम्य शोधतात ते साम्य त्यांचे दिसणे असू शकते आणि ते साम्य इतर काही विशिष्ट गोष्टीतही असू शकते तर आता आपण जी दोन मुलं पहात आहोत आपण त्यांच्या शारिरीक स्वरुपात समानता शोधू शकता तुम्हाला काही सापडले का हे बघा आता दोघेही जरा मोठे झाले आहेत पुन्हा त्यांच्या चेहऱ्यांमधील साम्य पहा आता ते थोडे मोठे होण्याआधीचे त्यांचे चेहरे पहा आणि पुन्हा त्यांना जुळवण्याचा प्रयत्न करा आणि आता ते आणखी थोडे मोठे झाले आहेत तर तीच मुले वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील हे भावंड त्यांच्यातील साम्य बघा तर आपण जेव्हाही दोन वस्तू बघतो तेव्हा आपण त्यातील साम्य बघतो इथे ते मानवी चेहरे आहेत मानसशास्त्रीयदृष्ट्या इथे आपण वागणुकीतील प्रतिक्रियांच्या साम्याकडे बघणार आहोत तर आपण इथे जी भावंड बघितली ती वर्तनुकीय प्रतिक्रियांच्या बाबतीत समानता दर्शवतात का उदाहरणार्थ त्यांच्या इतरांसोबत वागण्याच्या पद्धती त्यांच्या निवडीच्या पद्धती त्यांचे विशिष्ट भावनिक अवस्थांचे वर्तनुकीय प्रकटीकरण यात काही साधर्म्य आहे का आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मानसशास्त्र ह्यात रस घेते एवढेच नाही तर या मुळेच मानसशास्त्र आणि अनुवंशशास्त्र एकत्रही येतात वर्तनात्मक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण मनुष्याकडे पाहतो तेव्हा आपण त्याचे किंवा तिचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करतो बुद्धिमत्ता स्मरणशक्ती समस्येचे निराकरण करण्याची क्षमता विचार करण्याची शैली इत्यादी समजून घेण्याच प्रयत्न करतो ही व्यक्ती काय करू शकते आणि व्यक्तीच्या क्षमता समजून घेण्यात आपल्याला अधिक रस आहे या चर्चेचा एक भाग म्हणून आपण काय करू शकतो आपण आनुवंशिक वारसा नमुना समजून घेण्यासाठी सुरुवातीला थोडा वेळ देऊ मग आपण काही मुख्य शब्दावली बघू आपण त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू मग आपण उत्परिवर्तन आणि पुनर्संचयित प्रक्रिया या दोन मूलभूत जैविक प्रक्रिया देखील समजून घेण्याचा प्रयत्न करू त्या मानवांना त्यांच्या रुपाच्या आणि त्यांच्या वर्तनात्मक प्रकटीकरणाच्या संदर्भात भिन्नता प्रदान करतात आणि एकदा आपण हे सर्व केल्या नंतर आपण हळूहळू वर्तनविषयक अनुवांशिकतेच्या दिशेने जाऊया जेथे आपण विशिष्ट प्रकारचे वर्तन विशिष्ट प्रकारच्या मानसिक क्षमतांकडे पाहणार आहोत आणि मग आपण अशाप्रकारच्या क्षमतांचे किती श्रेय मानसशास्त्र पर्यावरण किंवा अनुवंशशास्त्र यांना दिले जाऊ शकते हे पाहण्याचा देखील प्रयत्न करू आपण फिनाइल्केटोन्युरिया ऑटिझम डिसलेक्सिया यासारख्या विशिष्ट मुद्द्यांची देखील काळजी घेऊ आपण सामान्य ते वैद्यकीय पर्यंतच्या उदाहरणांमधील विवधता पहाण्याचा प्रयत्न करू आणि नंतर हा जनुक पर्यावरण संवाद कसा होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करू अनुवांशिक वारशाच्या आधारे परत येताना आपल्या सर्वांना माहित असलेले मानवांमधील क्रोमोझोमच्या 23 जोड्या आणि त्या 23 पैकी असलेले 22 ऑटोझोम पाहू आपल्या स्क्रीनवर आपण या 23 जोड्या पाहू शकता या जोड्यांपैकी एक म्हणजे लिंग क्रोमोझोम असते जसे मी तुम्हाला सांगितले की आपल्यात क्रोमोझोमच्या 23 जोड्या असतात 22 जोड्या ऑटोझोमच्या तर एक जोडी असते लिंग क्रोमोझोमची तर तुमच्यात जर अनुवांशिकरित्या आई आणि वडिलांकडून XX आले तर तुम्ही स्त्री म्हणून जन्म घेता आणि वडिलांकडून Y आणि आईकडून x आल्यास तुम्ही पुरुष म्हणून जन्म घेता तर आपल्याला मुलभूत अनुवांशिक वारसा बद्दल एवढे ठाऊक आहे तर क्रोमोझोम्स असे असतात उजव्याबाजूला दिसणारी दुहेरी पिळदार रचना म्हणजे DNA आहेत आता हे समजले आहे की काही वैशिष्ट्ये आहेत जी पालकांकडून मुलांकडे जातात वर्तणूक अनुवंशशास्त्र ही विज्ञानाची शाखा आहे जी मुळात पालकांकडून मुलांपर्यंतच्या वैशिष्ट्यांकडे बघते हे लक्षात असुद्या की आपण पालकांकडून मुलांकडे जाणाऱ्या जीन्स विषयी बोलत नाही आहोत तर आपण वैशिष्ट्याबद्दल बोलत आहोत जर आपल्याला विशिष्ट मूलभूत प्रवृत्तींबद्दल 'विशिष्ट मूलभूत वैशिष्ट्यांचा व्यक्तिमत्त्वाविषयीचा दृष्टीकोन' आठवत असेल तर ते मुख्य गुणधर्म दुय्यम गुणधर्म यांच्या बद्दल भाष्य करते तर नेमके काय घडते वर्तणूकीशी निगडीत असलेले अनुवंशशास्त्र पालकांकडून मुलांकडे गुणांचे जाणे समजून घेते गुणांचे असे परावर्तीत होणे मान्यही करते आणि स्पष्ट करते आणि अशा प्रकारे एका पिढ्यापासून दुसर्या पिढीपर्यंत गुण प्रसारित होतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वातावरण देखील काही निवडक मागणीला भाग पाडते तर आपले वातावरण आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेण्यास भाग पाडते आणि म्हणूनच आपल्याकडे काही मागण्या मान्य करवून घेतल्या जातात मनुष्य या दोघांच्या छेदनबिंदूवर राहतो आपल्याकडे वैशिष्ट्यांचा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे होणारा प्रवास आहे आपल्याकडे जनुकांचा मार्ग आहे आणि त्याच वेळी आपल्यावर वातावरणाद्वारे थोपविल्या जाणार्या काही बाह्य मागण्या देखील आहेत आणि म्हणूनच निसर्ग आणि संगोपन आपणास आपल्या वास्तविक जीवनात आपण इतरांना जसे दिसतो तसा आकार देण्यास एकत्रितपणे जबाबदार असतात डीएनए मध्ये मुळात चार वेगवेगळ्या न्यूक्लियोटाईड्स असतात ज्यांना बेस असेही म्हणतात अॅडेनाईन थायमाइन ग्वानिन सायटोसिन हे चार बेस आहेत हेच ते चार न्यूक्लियोटाइड्स आहेत आता हे न्यूक्लियोटाइड जोड्या बनवतात तर ए टी आणि सी जी या दोन जोड्या आहेत तर अॅडेनिन आणि थायमाइनची जोडी आणि सायटोसिन आणि ग्वानिन अशीही जोडी बनते आता आपण ज्या जीन्स बद्दल बोलत आहोत ते मुळात डीएनएचे विभाग आहेत जे विशिष्ट प्रथिने बनविण्याच्या सूचना देतात आणि काहीवेळा हे काही आरएनए साठीदेखील खरे असू शकते आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर जे पाहता आहात ते आहे अॅडेनाईन थायमाइन ग्वानिन सायटोसिन यांची रचना आणि रासायनिकदृष्ट्या कसे दिसतात आणि ते जेव्हा जोड्या बनवतात आता तुम्ही वरील बाजूस ग्वानिन सायटोसिन तर खालच्या बाजूस अॅडेनाईन थायमाइन पाहू शकता तर या आहेत आपल्याकडे असलेल्या जोड्या जीन्सची दुहेरी पिळदार रचना आपल्याकडे आहे आपल्याकडे A T आणि C G या क्रमाने बंध आहेत जे त्यावर आच्छादित आहेत आता जीन्स मध्ये काही शेकडो ते काही दशलक्ष बेस जोड्या असू शकतात आणि जसे आपण आत्ताच चर्चा केली की आपल्या सर्वांमध्ये क्रोमोझोमच्या 23 जोड्या असतात आणि एका क्रोमोझोम मध्ये काही शेकडो ते काही हजारो जीन्स असतात आणि या 23 जोड्या मानवी जीनोम तयार करतात आणि म्हणूनच आपल्या सर्वांमध्ये जवळपास 33000 ते 40000 जीन्स आणि अंदाजे सहा अब्ज डीएनए बेस जोड्या असतात आता आपण उत्परिवर्तनाकडे येऊ उत्परिवर्तन ही मूलत जीनोमच्या अनुक्रमात बदल होण्याची प्रक्रिया आहे आणि असे बदल मुळात एका डीएनए बेसपासून ते अगदी क्रोमोझोमच्या एका विभागापर्यंत देखील असू शकतात उत्परीवर्तनाचे सोमॅटिक आणि जर्मलाईन असे दोन प्रकार असतात जर्मलाईन उत्परिवर्तन हे मुळात अनुवांशिक असते ते पालकांकडून वारशाने मिळते पालकांकडून मुलांमध्ये प्रसारित झालेले बदल म्हणजेच जर्मलाईन उत्परिवर्तन परंतु आपण हा बदल संपादन केलेला असल्यास पर्यावरणीय घटकांमुळे विशिष्ट पेशींच्या डीएनएमध्ये हे उत्परिवर्तन झाले असल्यास उदाहरणार्थ घ्या अतिनील किरणे थोड्या वेळाने आपण अशाच एका उदाहरणाकडे येऊ जर आपल्यात झालेला बदल उत्परिवर्तन जर पर्यावरणीय घटकाचा परिणाम असेल तर त्याला सोमॅटिक उत्परिवर्तन म्हणतात आपण सर्वजण शरीराचे अवयव जरी सारखेच असले कोणीही एकसारखे दिसत नाही माझा चेहरा तुमच्यापेक्षा वेगळा आहे आणि तुमचा इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा वेगळा आहे आणि तुम्ही जे मानवांमध्ये ही भिन्नता पाहता ती जर्मलाईन उत्परिवर्तनामुळे किंवा सोमॅटिक उत्परिवर्तनामुळे किंवा पुनर्संचयित प्रक्रियेमुळे असू शकतो त्यांच्यात जरी समान डीएनए असले तरी अगदी एकसारख्या जुळ्यांचेही चेहरे आकाराच्या बाबतीत भिन्न असतात आणि ते अगदी चयापचयच्या बाबतीत देखील भिन्न असतात आपण थोड्या वेळाने फेनिलकेटोन्युरियाचे उदाहरण पाहू आता आपण पुन्हा पुनर्संचयित बद्दल बोलू आत्ताच आपण दोन्ही जर्मलाईन उत्परिवर्तन आणि सोमॅटिक उत्परिवर्तनांबद्दल बोललो एक वारसा निसर्गदत्त आहे आणि दुसरे अधिग्रहण जे पर्यावरणाचाच एक परिणाम आहे तर परिवर्तनाच्या संदर्भात आपण येथे जे पहात आहोत ते म्हणजे अनुवांशिक घटकाद्वारे एक भूमिका निभावली जाते आणि तेथे एक प्रभावी भूमिका देखील असते जी पर्यावरणीय घटकाद्वारे निभावली जाते आणि म्हणूनच या दोन्ही घटकांनी उत्परिवर्तनाच्या अनुषंगाने आपापली महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसते आता आपण पुनर्संचयित उत्परिवर्तनाबद्दल चर्चा करू सामान्य परिस्थितीत वडिलांकडून एक क्रोमोझोम व आईकडून एक असे अनुवांशिकरित्या मिळतात आणि ही प्रक्रिया पुढील पिढीमध्ये देखील अशीच घडते तथापि हे क्रोमोझोम आपल्याला आई आणि वडिलांकडून अखंड स्वरुपात मिळालेले नसतात तर त्या दोघांच्या एकत्रीकरणाने मिळालेले असतात आणि हा पुनर्संचय मुळात आणखी जास्त जनुकीय विविधता निर्माण करणारी एक जनुकीय प्रणाली असते आणि जर हे क्रोमोझोम पूर्ण किंवा अखंड आपल्याकडे आले असते तर ही विविधता शक्यच झाली नसती तर अखंड क्रोमोझोम आपल्याकडे येत नाही आणि म्हणून जनुकीय विविधता निर्माण करणाऱ्या प्रक्रियेस मदत होते हे फरक असणे चांगले मानले जाते कारण असे की जर फरक न झाल्यास पर्यावरणीय परिस्थितीत होणार्या बदलांमुळे कोणत्याही प्रजातीचे अस्तित्व टिकण्याची शक्यता कमी असते आता विविध प्रकारच्या पर्यावरणीय बदलांचा विचार करा तुम्हाला हे लक्षात येईल की ज्या प्रजातींमध्ये जास्त अनुवांशिक भिन्नता असतील केवळ त्याच प्रजाती टिकून राहतील तर उदाहरणार्थ जर आपण 10 लोक आहोत आणि आपण सर्व अनुवांशिकदृष्ट्या भिन्न आहोत आणि जर वातावरणात काही बदल घडले ज्यामुळे आपल्यातील एखादा त्या भिन्नतेला बळी पडला तरी किमान 9 लोक टिकून राहतील आणि जरी असे अनेक बदलांचे क्रम आले तरी शेवटी मानवजातीचे अस्तित्व नक्कीच टिकून राहू शकेल कारण आपण सर्व 10 लोक अनुवांशिकदृष्ट्या खूप भिन्न असतो तर आपण विचार करू शकता की भिन्नतांची संख्या विविधतेचे प्रकार मानव वंशातील भिन्नतेचे प्रमाण आणि हे एक अपेक्षित वैशिष्ट्य का आहे हे केवळ एक महत्वपूर्ण आणि अपेक्षित वैशिष्ट्य आहे कारण यामुळे वातावरणात होणार्या सर्व प्रकारच्या बदलांन बळी न पडता मानवजातीला टिकण्याची जगण्याची मुभा मिळते आता आपण पॉलिजेनिक फिनोटीइपिक जीनोटीइपिक डॉमीनन्ट आणि रिसेसिव्ह सारख्या काही विशिष्ट शब्दावलीकडे संकल्पनांकडे आलो आहोत ह्या पाच त्या संकाप्ना आहेत ज्या आपण प्रथम परिभाषित करू आणि नंतर आपण वर्तणूक अनुवांशिकतेबद्दल बोलू आता आपण पॉलीजेनिक पाहू या हा शब्द आहे ज्याचा गुणधर्म हा फिनोटाइपवर एकापेक्षा जास्त जीन्सद्वारे प्रभावित होतो तर प्रत्येक जीन्सवर काही अतिरिक्त प्रभाव पडतो आता फिनोटाइप म्हणजे काय आपण थोड्या वेळाने त्याकडे येऊ परंतु उदाहरणार्थ आपण शारीरिक स्वरुप घेतल्यास ते एकापेक्षा जास्त जीन्सद्वारे निश्चित केले जाते जिथे प्रत्येक जीन्स काहीतरी अधिकचा प्रभाव पाडते जर आपण पहात असलेल्या फिनोटाइपचे निर्धारण करणारे 7 स्वतंत्र जीन असतील तर त्या सर्वांचा काही ना काही वाढीव परिणाम होईल तर या 7 जीन्सपैकी काहीचा प्रभाव एक विशिष्ट फिनोटाइप बनतो आणि त्यातील प्रत्येक फिनोटाईप हा एक पैलू परिभाषित करतो तर हे असते पॉलीजेनिक कारण ते एकापेक्षा जास्त आहे मग आता आपण फिनोटीपिकवर येऊ अर्थातच हे निरीक्षण करण्यायोग्य वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ शारीरिक रूप किंवा आपण सजीव जीवात निरीक्षण करत असलेली कोणतीही गोष्ट म्हणजेच फिनोटाइप आहे मग आपण जीनोटाइपवर येऊ जे फेनोटाइपच्या उलट आहे जीनोटाइप सजीवांच्या अनुवांशिक रचनेचे प्रतिनिधित्व करते आणि कारण ती अनुवांशिक रचना आहे म्हणून आपण प्रत्यक्षात ती पाहू शकत नाही तर मूलतः हे केवळ जीवशास्त्रज्ञच असतात जे आपल्या अनुवांशिक रचनेचे मापन करू शकतात आणि ही अनुवांशिक रचना आपल्याला सांगते की आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे दृश्यमान गुण का आहेत आणि आपल्या मुलांमध्ये वेगळे वैशिष्ट्य का आहेत जे आपल्यामध्ये नाहीत उदाहरणार्थ आपण काळ्या डोळ्याची व्यक्ती आहात आपल्या डोळ्याचा रंग काळा आहे आणि आपल्या एका मुलाचे तपकिरी डोळे असल्याचे आपल्याला आढळले तो एक फरक आहे उलट आपण असे विचार करता की फिनोटीपिकदृष्ट्या आपण काळ्या डोळ्याच्या व्यक्ती आहात तर मुळात आपल्या अनुवांशिक रचणेमध्ये एक रिसेसिव्ह वैशिष्ट्य असण्याची शक्यता असू शकते तर आता आपण डॉमिनन्ट आणि रिसेसिव्ह जीन्सबद्दलही चर्चा करू पण आपल्या जनुकीय रचनेमध्ये जे प्रबळ गुण आहेत ते दिसून येतात येथे फिनोटीपिक आहे तुमच्या डोळ्यांचा कला रंग मात्र आपण येथे ज्या गुणाबद्दल बोलत आहोत त्याचे प्रतिनिधित्व जनुकीय रचनेतून होत नाही तुमच्या जनुकीय रचनेत डोळ्याच्या काळ्या रंगाचा प्रबळ गुण आहे आणि डोळ्यांचा तपकिरी रंग हा रिसेसिव्ह किंवा क्षीण गुण आहे आणि म्हणून तुमच्या अपत्याच्या डोळ्यांचा तपकिरी रंग म्हणजे त्याच्या जनुकीय संरचनेतील फिनोटीपिक गुण आहे जो तुमच्या जनुकीय रचनेत मात्र क्षीण आहे तर अनुवांशिक रचनेमध्ये स्पष्ट दिसणार्या बाह्य जगात परावर्तीत होणाऱ्या फेनोटाइपिक लक्षणांमध्ये अधिक काहीतरी असते तर आनुवांशिक रचनेमध्ये आपण प्रत्यक्षात कसे आहात त्या व्यतिरिक्त प्रत्यक्षात कसे दिसता याची एक मोठी आणि विस्तृत प्रतिमा असते मग आपण प्रबळ जीन्सकडे येऊ हे जीन्स आहेत ज्यांचे वारसा म्हणून मिळालेले जीन्स त्यांच्या गुणधर्मांचे बाह्य प्रदर्शन करतात मुळात ही जीन्स स्वतला व्यक्त करतात आता आपण उदाहरण पाहू काळे डोळे त्वचेचा रंग केसांचा रंग केसांचा पोत या सर्व गोष्टी प्रबळ जीन्स आहेत तर ते जीन्स जी स्वतला पूर्णपणे व्यक्त करत नाहीत प्रत्यक्षात प्रबळ जीन्स त्यांना व्यक्त होऊ देत नाहीत त्या जीन्सना रिसेसिव्ह जीन्स म्हणतात तर डोळ्यांचा तपकिरी रंग ज्याचा संदर्भ आपण पाहिला तो खरेतर रिसेसिव्ह किंवा क्षीण गुण आहे जो तुमच्या जनुकीय संरचनेतच होता तर डोळ्यांचा काळा रंग हा तुमच्या जनुकीय संरचनेचा तो प्रबळ गुण आहे जो प्रत्यक्षात परावर्तीत झाला आणि प्रबळ जीन्सनी रिसेसिव्ह गुण व्यक्त होऊ न दिल्याने डोळ्यांचा तपकिरी रंग तुमच्यात तरी दिसून आला नाही अशाप्रकारे डॉमिनन्ट जीन्स रिसेसिव्ह जीन्सना झाकून टाकतात तर ते केवळ एकसंध अवस्थेतच व्यक्त होतात या उदाहरणाद्वारे आपल्या गुणांचा अनुवांशिक वारसा समजून घेऊ या येथे आपल्याकडे वडील आणि आई आहेत जे एका विशिष्ट रोगाचे वाहक आहेत निळा रंग अप्रभावित व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतो तर काळा रंग हा रोगाने ग्रस्त व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतो दोन्ही रंगांचे संयोजन हे रोगाचे वाहक आहेत येथे जेव्हा दोन्ही पालक वाहक असतात तेव्हा या रोगामुळे प्रथम संतती पूर्णपणे अप्रभावित राहते दुसरे व तिसरे अपत्य वाहक होतात तर चौथे अपत्य या आजाराने बाधित होते आता मोठा प्रश्न म्हणजे अनुवांशिक वारसा आणि कोणत्याही मानवी वर्तनाचे पर्यावरणीय निर्धारक यांचे सापेक्ष योगदान समजून घेणे आपण पाहिले आहे की आपल्याकडे प्रबळ जीन्स आहेत आपल्याकडे रिसेसिव्ह जीन्स आहेत आपण पाहिले आहे की जीन्सचे संयोजन बहुभुज स्थितीत वागण्यावर परिणाम करतात तेथे प्रबळ जीन्स जे एखाद्या विशिष्ट लक्षणांच्या अभिव्यक्तीस परवानगी देत नाहीत परंतु नंतर आपल्याकडे निवडक मागण्या देखील आहेत ज्या पर्यावरणीय परिस्थितीनुसार पुढे केल्या जातात आणि निरोगी अस्तित्वासाठी एखाद्यास अशी क्षमता दर्शविली पाहिजे की पर्यावरणाची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ती व्यक्ती टिकू शकेल तर चार पाच व्याख्या समजून घेतल्या नंतर आणि तेथे एक सौंदर्य आहे आणि उत्परिवर्तन आणि पुनर्संचयित करण्याची जैविक यंत्रणा आहे ज्यामुळे आपण भिन्न दिसू शकता हे समजून घेतल्या नंतर आता आपण जेव्हा पुन्हा भेटू तेव्हा आपण वर्तनुकीय अनुवंशशास्त्र बद्दल चर्चा करू